इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1 मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण दोन व्हेरिएबल्स मधील फंक्शन च्या कनट्युनिटी बद्दल बोलत आहोत तर आपण लिमिट डेल्टा एप्सिलॉन ची व्याख्या पाहिली आहे आणि त्या व्याखेमुळे प्रेरित आहे तर फंक्शन हे एका बिंदू x0 y0 वर कनट्युनिअस असल्याचे म्हटले जाते जर हे f x y दुसर्या x0 y0 वर परिभाषित केले असेल तर हे लिमिट x y x0 y0 वर जाईल तेथे अस्तित्वात असेल आणि तिसरे म्हणजे हे लिमिट त्या वेळी फंक्शनच्या व्हॅल्यूइतके आहे या तीनही अटी पूर्ण झाल्या तर तर फंक्शन परिभाषित केले जाते ही मर्यादा अस्तित्त्वात आहे आणि ही मर्यादा फंक्शन व्हॅल्यू 0 x0 y0 च्या बरोबरीची आहे तर आपण त्या फंक्शन ला x0 y0 या बिंदूवर कनट्युनिअस आहे असे म्हणू शकतो आणि जर डोमेन डी मधील प्रत्येक बिंदूवर फंक्शन कनट्युनिअस असेल तर आपण त्या डोमेन डी मध्ये हे फंक्शन कनट्युनिअस ठेवतो तर शेवटी येथे कनट्युनिटी मुळात म्हणून लिमिट शोधत आहे आणि नंतर पहा की ही लिमिट हे फंक्शन च्या x0 y0 या बिंदूवर असणाऱ्या किमती एवढे असले पाहिजे तर आपण लिमिट साठी डेल्टा एपसिलॉन ची व्याख्या परिभाषित करू शकतो तर फंक्शन z f x y हे एका बिंदू x0 y0 वर कनट्युनिअस असल्याचे म्हटले जाते दिलेल्या एप्सिलॉनसाठी वास्तविक संख्या डेल्टा पॉझिटिव्ह असल्यास जसे की आणि या फंक्शन चे वर एपसिलॉन पेक्षा कमी असेल जेथे x आणि y चे मूल्य आपण डेल्टा नेबर हूड x0 y0 बिंदूतून घेतले आहे तर हि म्हणजेच लिमिटची व्याख्या देखील होते जिथे आपण पाहिले की या फंक्शन चे लिमिट l आहे तर हे च्या ऐवजी आपण तिथे 1 वापरले आणि आता फंक्शन x0 y0 वर परिभाषित केले जावे आणि ची असे लिमिट आहे का आणि f बरोबर आहे किंवा नाही ते पाहत आहोत तर ही एप्सिलॉन डेल्टा व्याख्या पूर्वीच्या लिमिट अगदी तशीच आहे खरंच येथे आपण हे वापरले नाही की हा x0 y0 बिंदू टाळण्यासाठी हा 0 पेक्षा मोठा असणे आवश्यक आहे कारण आता फंक्शन x0 y0 बिंदूवर परिभाषित केले आहे पूर्वी लिमिट फंक्शनच्या बाबतीत त्या टप्प्यावर परिभाषित केले जाऊ शकत नाही तरीही आपण लिमिट बद्दल बोलू शकतो परंतु आता या ठिकाणी कनट्युनिअस ठेवण्यासाठी फंक्शन x0 y0 वर परिभाषित केले जाणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या शेवटी असमानता यापुढे आवश्यक नाही तर आपण काढता येण्यासारख्या डीसकनट्युनिटीसाठी आणखी एक संज्ञा वापरली आहे म्हणून फंक्शन च्या आपण चर्चा केलेल्या सर्व अटी x0 y0 मध्ये परिभाषित केल्या आहेत आणि मर्यादा अस्तित्त्वात आहे आणि तिसरे जेव्हा हे लिमिट x0 y0 वर फंक्शन व्हॅल्यूइतके नसेल तर आपण त्या फंक्शनची डीसकनट्युनिटी काढून टाकू असे म्हणू शकतो जर ते समान असेल तर ही आपण नुकतीच चर्चा केलेली कनट्युनिटी ची व्याख्या आहे चला आता काही उदाहरणांवर जाऊ तर या कार्याच्या कनट्युनिटी विषयी चर्चा करू आणि आपण सुरूवातीस या फंक्शनच्या कनट्युनिटी विषयी चर्चा करू म्हणून आपण हे तपासण्याची गरज आहे की या फंक्शनची हे लिमिट बरोबर 0 आहे जर हे लिमिट 0 च्या बरोबरीने असेल तर फंक्शन कनट्युनिअस राहील अन्यथा जर हे लिमिट अस्तित्त्वात नसेल किंवा हे 0 च्या बरोबरीचे नसेल तर आपण ते फंक्शन कनट्युनिअस आहे असे म्हणू शकतो म्हणून मागील व्याख्यानात चर्चा केल्यानुसार पोलर निर्देशांकात बदल करणे लिमिट शोधण्यासाठी खूप उपयुक्त आहे तर या ठिकाणी आपण त्या पायऱ्यांचे अनुसरण करू तर आता आपण कार्टेशियन ते पोलर कोऑरडीनेट मध्ये बदलू कारण जेव्हा जेव्हा आपण पोलर कोऑरडीनेट सिस्टीम बदलण्याऐवजी डिनोमिनेटरमध्ये टर्म पाहतो तेव्हा ते फारच उपयुक्त ठरते तर जेव्हा या ठिकाणी आपण x y वरून निर्देशांक बदलतो तर x हा एक मूलतः त्यात ठेवू शकतो आणि असे केल्याने आपल्याला येथे मिळेल आता हा r वर्ग रद्द होईल तर आपल्याला येथेही 2 मिळेल आणि आता 2 किंवा त्याऐवजी सामाईक घेतले तर आपल्याकडे येथेcos 4 theta अधिक sin 4 theta r2 वेळा आहे तर आपण हे पाहू या तर त्यामुळे हे लिमिट r → 0 होईल आणि नंतर येथे आणि नंतर आणि कारण हे एक बाउंडेड फंक्शन आहे जेव्हा r → 0 हे लिमिट 0 असेल आणि येथे फंक्शनचे मूल्य 0 0 देखील 0 आहे म्हणून फंक्शन कनट्युनिअस आहे असे म्हणतात आता पुढच्या उदाहरणाकडे जाताना आपण फंक्शनच्या कनट्युनिटी याबद्दल चर्चा करू तर या ठिकाणी आपण y mx चा पाथ निवडू कारण येथे हा निवडलेला पाथ पुन्हा निर्णायक आहे कारण येथे क्रमवारी y मधील 2 आहे आणि ती देखील 2 आहे तर y mx निवडल्यास x रद्द होईल आणि हे लिमिट m वर अवलंबून असेल बहुतांश केस मध्ये हे कार्य करेल जेव्हा आपण हे बदल येथे y करतो तर आपल्याला हे x y लिमिट0 0 मिळेल आणि x व y हे भागिले x वर्ग m अधिक m वर्ग x वर्ग होईल तेथून आपण सामाईक घेतो व नंतर हा x काढून टाकला जाईल x पासून मुक्त तर x → 0 लिमिट हे येईल तर हे लिमिट पाथ वर अवलंबून आहे कारण m चे भिन्न मूल्य निवडल्यास आपल्याला या लिमिट चे भिन्न मूल्य मिळेल आणि म्हणून हे लिमिट अस्तित्त्वात नाही आणि नंतर आपण ते फंक्शन कनट्युनिअस नाही असे म्हणू शकतो पुढील उदाहरनात आपण या फंक्शन च्या कनट्युनिटी बद्दल चर्चा करू आणि आपण या फंक्शन च्या कनट्युनिटी चा 0 0 या बिंदू वर पुन्हा चर्चा करू कारण जेव्हा x y ≠ 0 0 फंक्शन हे सहजपणे कनट्युनिअस दर्शविले जाऊ शकते तर या बिंदूवर पुन्हा x वर्ग y वर्ग पोलर कोऑरडीनेट मध्ये बदल करणे उपयुक्त ठरेल आणि आपण असे करू की हे दिलेल्या फंक्शन चे लिमिट मध्ये बदलले जाईल 0 तर येथे हे त्या रूपांतरणाद्वारे हे येईल तर या प्रतिस्थानाद्वारे आपल्याला येथे आणि येथे हे देखील मिळवू आणि नंतर हे सारखे असेल तर आपल्याकडे हे आता फक्त एक व्हेरिएबल चे लिमिट आहे तर हे उदाहरण सोडवताना L होसपीटलचा नियम वापरून आपल्याला चे डेरीवेटीव मिळवू शकतो तर ते असेल आणि हे डेरीवे टीव 1 आणि लिमिट r → 0 1 होईल तर हे लिमिट येथे 1 आहे आणि फंक्शन व्हॅल्यू 0 0 बिंदूवर 0 असे दिले आहे तर या ठिकाणी लिमिट अस्तित्वात आहे परंतु हे फंक्शन0 0 येथे कनट्युनिअस नाही कारण ह्या लिमिट ची किंमत हि फंक्शन च्या किमती एवढी नाही जि 0 0 वर निर्धारित केली आहे तर येथे फंक्शन ची डीसकनट्युनिटी काढून टाकता येते तर हे लिमिट अस्तित्वात असेल तर तेथे फंक्शन परिभाषित केले गेले आहे परंतु हे लिमिटचे मूल्य त्या वेळी फंक्शन च्या मूल्याइतके नाही तर हे रीमुवेबल डीसकनट्युनिटी चे उदाहरण आहे आणखी एक उदाहरण आपण या फंक्शनच्या कनट्युनिटी बद्दल पुन्हा चर्चा करू तर आपल्याकडे आहे तर आता या ठिकाणी आपण चा विशेष पाथ निवडू कारण y mx उपयुक्त होणार नाही आपल्याकडे येथे वेगळी ऑर्डर आहे तर आता यानिवडल्यामुळेयेथे y ची पॉवर 4 येईल जर हे मध्ये असेल आणि त्यात सामाईक असेल जर आपण हे घेतले तर त्या केस मध्ये हे लिमिट असेल कारण आपण हा पाथ केवळ ओरिजिन पासून सुरु होईल तर आता आपण x → 0 हे लिमिट घेऊ आपल्याकडे त्यांचा आहे आणि त्यानंतर पूर्ण स्क्वेअर आहे तर हे होईल तर आणि नंतर पुन्हा येथे याने भागले तर पूर्ण वर्ग मिळेल तर आणि ही पॉवर 3 आहे तर हा म्हणून येथून देखील आणि नंतर पॉवर 3 तर x6 रद्द होईल आणि नंतर हे लिमिट ओवर वर मिळेल जे येथे दिले आहे तर हे ओवर आहे तर पुन्हा आपण पाहतो की जर आपण हा पाथ निवडला तर लिमिट पुन्हा पाथवर अवलंबून असते m च्या भिन्न मूल्यांसाठी आपल्याला या लिमिट चे भिन्न मूल्य मिळेल आणि म्हणून हे लिमिट अस्तित्त्वात नाही आणि म्हणून हे फंक्शन कनट्युनिअस होत नाही आता पुढील गणिताकडे जाऊ या येथे आपल्याकडे आहे तर या फंक्शनकडे पाहिले तर खरोखर अवघड आहे की लिमिट ची किंमत काय आहेलिमिट कोठे अस्तित्वात आहे किंवा काय ठेवल्यावर ते अस्तित्वात येईल तर पुन्हा आपण निवडले आणि या ठिकाणी काय घडत आहे ते पाहू तर आपल्याकडे ही x y→ 0 0 आणि नंतर ही आणि जर आपण हे y mx बदलले तर आपण x → 0 चे लिमिट घेऊ येथे आपल्याकडे आणि नंतर असेल तर y mx आहे तर आहे म्हणून आता जेव्हा x → 0 होत जाईल तेव्हा 0 आणि अंशाला 0 येईल आणि छेदाला येईल तर 0 भागिले 0 हे एक व्हेरीएबल लिमिट आहे म्हणून आपण मुळात एल हॉस्पिटलचा नियम वापरू शकतो तर त्या बाबतीत आपल्याला हे लिमिट इतके मिळेल आणि नंतर येथे आपल्याकडे असेल आणि नंतर असेल तर येथून 2x आणि नंतर हे 2x देखील रद्द होईल आणि जेव्हा x → 0 होईल तर हे येथे 1 आहे आणि या ठिकाणी येथे आहे तर आपल्याकडे ओवर 1 आहे आणि 1 अधिक हे आहे तर पुन्हा हे लिमिट पाथ वर अवलंबून आहे आणि हे आहे ज्याचे आपण येथे मूल्यांकन केले आहे तर लिमिट पाथवर अवलंबून असते आणि म्हणूनच लिमिट अस्तित्वात नाही आणि या ठिकाणी फंक्शन पुन्हा कनट्युनिअस होत नाही तर काही रीमार्क्स जे कनट्युनिटी आणि लिमिट शोधण्यासाठी खूप उपयुक्त आहेत म्हणून आणि ठेवल्यानंतर पोलर कोऑरडीनेट च्या निर्देशांकात बदल होतो आणि परिणामी एक्सप्रेशन च्या लिमिट ची तपासणी करीत आहे कारण r → 0 खूप उपयुक्त आहे जसे की आपण बर्याच उदाहरणांमध्ये पाहिले आहे आपण साधे उदाहरण घेतले तर तर आपण फक्त पोलर निर्देशांक बदलू शकतो तर आपली मर्यादा r → 0 असेल आणि येथे आपल्याकडे सॉरी असेल आणि मग हा रद्द होईल तर आपल्याकडे असेल आणि नंतर r → 0 असेल तर हे एक बाउनडेड फंक्शन आहे तर येथे r → 0 हे लिमिट 0 असेल दुसर्या उदाहरणात आपण हे पाहिले कारटे शिअन कोऑरडीनेट पोलर कोऑरडीनेट मध्ये बदलले तर हे पोलर कोऑरडीनेट लिमिट शोधण्यासाठी उपयुक्त आहे ज्याचे लिमिट अस्तित्वात नाही तर जेव्हा लिमिट अस्तित्वात असते तेव्हा हे असे होते आणि आता जेव्हा आपण यास पुन्हा आणि ठेवले तर यात आपल्याला येथे आणि मिळेल तर हा r स्क्वेअर रद्द होईल आणि अशा परिस्थितीत तिथे कोणताही r शिल्लक राहणार नाही फक्त मिळेल तर हे लिमिट आहे आणि वर अवलंबून आहे तर जेव्हा लिमिट वर अवलंबून असते याचा अर्थ असा की लिमिट अस्तित्वात नाही लिमिट स्वतंत्र असणे आवश्यक आहे तर इथे च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी आपल्याला वेगळी वास्तविक संख्या मिळत आहे तर हे लिमिट युनिक नाही आणि म्हणूनच ती अस्तित्वात नाही म्हणूनच आपण इतर उदाहरणे देखील पाहिली आहेत की पोलर कोऑरडीनेट निवडणे हे लिमिट निश्चित करण्यासाठी तसेच लिमिट अस्तित्त्वात नाही हे निर्धारित करण्यासाठी उपयुक्त आहे येथे एक रिमार्क येईल या पोलर कोऑरडीनेट बदल करणे नेहमीच मदत करत नाही आपल्याला हे माहित आहे की आता हे खूप महत्वाचे आहे कारण ते नेहमीच मदत करत नाही आणि परिवर्तन आपल्याला चुकीच्या निष्कर्षावर नेऊ शकते या ठिकाणी आपण काही सपोरटिंग उदाहरण पाहू जर आपण हे घेतले तर हे उदाहरण आहे जर आपणला बदलले तर येथे आपल्याला येथून आणि मिळेल म्हणून आपल्याला मिळेल आणि नंतर येथे येथे sin theta आणि पुन्हा येथे मिळेल तर या ठिकाणी हे आपण रद्द करू शकतो तर मिळेल आणि छेदात आपल्याला मिळेल आणि आता जर कोणी थेट येथे लिमिट घालण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यास r → 0 असा विचार करावा लागेल तर हि टर्म 0 बनते आपल्याकडे काहीतरी आहे आणि नंतर येथे जेव्हा होईल पण तो चुकीचा निष्कर्ष असेल खरंच आपण फिक्स केल्यास जर आपण त्याचे मूल्य निश्चित केले तर हे लिमिट 0 येईल कारण जेंव्हा मध्ये 0असेल तर हे 0 होईल आणि नंतर सर्व काही 0 होईल त्या बाबतीत देखील लिमिट 0 असेल आपण इतर कोणताही घेतल्यास काही संख्या येथे बसली जाईल आणि नंतर म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की हे 0 आहे याबद्दल काहीही शंका नाही पण येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा आपण निश्चित केला आहे तर फिक्स व्हॅल्यूसाठी हे 0 आहे परंतु आपण आधीच चर्चा केली आहे की हे लिमिट आहे असा निष्कर्ष काढण्यासाठी आपण फिक्स करू नये थीटाफिक्स करणे म्हणजे पाथ फिक्स करणे तर काही विशिष्ट पाथवर हे लिमिट 0 आहे जेव्हा आपण थीटाफिक्स करीत आहोत तेव्हा हे सरळ रेषाप्रमाणे आहे जेंव्हा आपण थीटा फिक्स करतो तेंव्हा मुळात त्या दिशेने जात आहोत जर आपल्याकडे हे आपले प्लेन असेल तर आणि नंतर फिक्सिंगद्वारे जर आपण निश्चित केले असेल आणि नंतर येथे ओरिजिनकडे गेलो तर अशावेळी आपण मुळात सरळ रेषाने ओरिजिन कडे जाऊ तर पुन्हा हे फिक्सिंग लिमिट 0 असेल असा निष्कर्ष काढणार नाही तर उदाहरणार्थ जर आपण दुसरा पाथ घेतला तर जेथे पाथ आहे तर तो पुन्हा 0 कडून ओरिजिन कडे जाईल आणि या ठिकाणी आपण हा विशिष्ट पाथ किंवा पोलर निर्देशांक मध्ये निवडल्यास हे लिमिट r → 0 होईल आणि येथे ही होईल आणि नंतर हे मिळवण्यासाठी वापरले जाईल येथे आणि हे ने बदलले आहे तर आता आपल्याला येथे काय मिळत आहे हा आणि पुन्हा आणि तर आपल्याला येथे मिळत आहे आणि येथे येत आहे तर हे रद्द होईल आणि आपल्याला हे लिमिट अर्ध्यावर मिळेल किंवा थेट हा पाथ घेताना फक्त बदलताना दिसेल आपल्याला ते लिमिट x → 0 आणि नंतर अशी मिळेल तर आणि नंतर आपल्याकडे येथे पुन्हा आहे तर पुन्हा हे x4 आणि त्यामुळे लिमिट आणि आपल्याकडे हा आहे तर रद्द होईल आणि मग हे लिमिट 12 मिळेल तर या ठिकाणी हे लिमिट आहे या विशिष्ट पाथ वर येथे बारकाईने बघता आपण हे लिमिट येथे म्हणून ठेवून ही चूक करू शकलो असतो आणि नंतर हे लिमिट 0 असेल पण असे नाही जसे आपण पाहिले आहे की हे खरंच 0 आहे परंतु त्या बाबतीत आपल्याला हे निश्चित करावे लागेल आणि मग लिमिट 0 असेल आणि हा पाथ घेऊन येथे लिमिट 12 दर्शविला आहे तर या ठिकाणी लिमिटअस्तित्वात आहे किंवा नाही आणि आपण आता या प्रेरणेनुसार या च्या कनट्युनिटी बद्दल चर्चा करू आणि या ठिकाणी जर आपण कोऑरडीनेट पोलर कोऑरडीनेट बदलल्यास आता काय होईल तर हे आहे येईल आणि येथून येईल तर आपल्याकडे अंश येईल आणि नंतर तर जेव्हा r → 0 असेल तेव्हा आपण ती चूक करू नये की r → 0 आणि काहीतरी येथे आहे तर ते 0 होते नाही आपल्याला हे बारकाईने पहावे लागेल फंक्शन theta ला बाउनडेड आहे की नाही हे आणि नंतर आपण हे लिमिट घेत आहोत r → 0 0वर जाईल तर हे 0 असेल परंतु या ठिकाणी हे फंक्शन येथे उदाहरणार्थ अनबाउनडेड होऊ शकते कारण हे 0 च्या अगदी जवळ जाऊ शकते आणि हे प्रत्यक्षात अनबाउनडेड फंक्शन आहे म्हणून हे बाउनडेड फंक्शन नाही तर म्हणून r → 0 हे लिमिट 0 आहे हे आणि ते आपण वापरु शकत नाही जर आपण फिक्स केले तर मागील उदाहरणाप्रमाणेच हे लिमिट 0 आहे म्हणून आपण लिमिट 0 आहे असा निष्कर्ष काढू शकत नाही तर आपण पुढील स्लाइडमध्ये पुन्हा ते लिमिट पाहू कि या केसमध्ये लिमिट अस्तित्वात नाही जर आपण या फंक्शनची कनट्युनिटी पाहिली तर या पाथवर y mx किंवा निश्चित करणे ही समान गोष्ट आहे तर आपल्याला हे लिमिट 0 असेल तर आपण y mx घेतो किंवा पोलर कोऑरडीनेट मध्ये आणि फिक्सिंगमध्ये बदल करत आहोत कारण आपण चर्चा केली आहे हे दोन्ही समतुल्य आहेत तर हे लिमिट येथे या पाथवर 0 आहे परंतु जर आपण हा विशेष पथ घेतला तर आपण येथे आणि साठी पुन्हा आणि नंतर मिळवत आहोत आणि नंतर हे असेल तर आता या ठिकाणी हे रद्द होईल तर आपल्याकडे अंशात आणि छेदात आहे तर येथे लिमिट किती आहे x → 0 तर हे 0 भागिले 0 केसआहे म्हणून येथे आपण एल हॉस्पिटल नियम वापरू शकतो तर हे लिमिट समान असेल तर आणि नंतर 2 तर हे डिफरणशिएशन आहे आणि नंतर तर जेव्हा x → 0 हे 0 असे होते तेव्हा आपल्याकडे असते तर या विशिष्ट पाथवर या लिमिटची मर्यादा आहे हा पाथ 0 कडे जात आहे हे दाखवण्यासाठी आपण एक अतिशय विशिष्ट मार्गाचा अवलंब केला आहे हे एक अतिशय सामान्य उदाहरण आहे आणि हे जाणणे कठीण आहे की या मार्गाने आपल्याला एक वेगळे लिमिट मिळेल परंतु हे सिद्ध करते की लिमिट अस्तित्वात नाही आणि म्हणूनच हे फंक्शन 0 0 येथे कनट्युनिअस नसते शेवटचे उदाहरण आपण येथे या फंक्शनच्या कनट्युनिबद्दल चर्चा करू तर पुन्हा पोलर निर्देशांक मध्ये बदलू तर हे सुलभ करेल आणि आपल्याकडे आहे तर पोलर निर्देशांकात बदलले तर ते प्रमाणे असेल आणि हे येथे या टर्ममुळे आणि असेल तर आता आपण येथे थोडेसे म्यानिप्युलेट करू शकतो तर येथे आपण फक्त 4 एक स्क़्वेअर पद तयार करू शकतोतर येईल म्हणून येथे येईल आणि नंतर आपण वजा करू तर जेंव्हा हे पद या संज्ञेच्या बरोबरीचे आहे पूर्ण वर्ग वजा कारण जेव्हा आपण हा वरगाला सरळरूप देतो तेव्हा आपल्याला आणि 2 वेळा गुणाकार मिळेल जे त्याद्वारे रद्द केले जाईल म्हणजे आपल्याला ही संज्ञा मिळेल तर ते sin square theta अधिक cos square theta येथे 1 येईल आणि नंतर आपल्याकडे ही संज्ञा ही शून्य आहे जे येथे आपण हे म्हणून लिहू शकतो तर हे स्क्वेअर आहे कारण हे स्क्वेअर येथे दिसेल आणि आपल्याला हे 4 करावे लागेल तर आपण 2 ने गुणाकार केला किंवा भागले तर आपल्याकडे आता ही टर्म आहे त्यामुळे येथे या फंक्शन चे लीमिटकाय आहे ते पहावे लागेल तर लिमिट किती आहे तर या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यावे की ही ही संज्ञा येथे आणि 1 मधील येईल तर हे 1 आहे जेंव्हा 0 आहे आणि नंतर हे आहे आणि 1 आहे तर ते असे होईल तर हे ते 1 पर्यंतचे आहे तर या ठिकाणी नंतर 4r ≠ 0 या शब्दाचा अंदाज आपण तेथे काढू शकतो आणि वजा हे तर ही एक धन संख्या आहे आणि येथे आपल्याकडे ही 12पेक्षा जास्त आहे तर हे नक्कीच 0 पेक्षा मोठे आहे आणि आता हे देखील आपल्याला माहित आहे की हे नेहमी 12पेक्षा जास्त असते तर आपण या 12 जागी बदलू आणि या टर्मसाठी वरची बाउंड मिळवू तर आपण हे 12 ने बदलल्यास आपल्याला हा तर ही वेळ येथे 0 आणि या टर्म दरम्यान आहे आणि आता या साठी आपण हे येईल येथे आणखी एक व्हेरिएबल t वापरला आहे जो कडे जात आहे कारण आपण t म्हणून बदलत आहोत तर जर → 0 t → ∞ तर आपल्याकडे येथे आहे आणि नंतर हा हे होईल आणि हे आता आपण सहज हाताळू शकतो तर हे आणि आहे तर केस आणि नंतर आपण हे लिमिट 0 म्हणून मिळविण्यासाठी एल हॉस्पिटल नियम वापरू शकतो तर हे लिमिट 0 आहे आपल्याला येथून r → 0 म्हणून लिमिट मिळवायचे आहे हे आपल्याला दिसत आहे हे 0 आहे आणि येथे काहीतरी आहे जर असेल तर 0 वर जाते तर या स्कवीज किंवा सँडविच प्रमेय द्वारे आपण आता हे लिमिट मिळवू शकतो कारण हे 0 आहे आणि येथे देखील मर्यादित परिस्थितीत 0 होईल तर हे लिमिट 0 असणे आवश्यक आहे तर आता या ठिकाणी आपण हा निष्कर्ष काढू शकतो तर आपण कनट्युनिटी बद्दल चर्चा केली आहे ते f x y येथे मर्यादित मूल्याच्या बरोबरीने त्या फंक्शनच्या फंक्शन व्हॅल्यू बरोबर आहे तर आपण हे फंक्शन कनट्युनिअसअसल्याचे म्हणू शकतो आणि स्वाभाविकच फंक्शनची व्याख्या या टप्प्यावर करणे आवश्यक आहे तरच केवळ आपण कनट्युनिटी बद्दल बोलू शकतो आणि पोलर कोऑरडीनेट मध्ये बदल करताना आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हे देखील आपण पाहिले आहे कारण बर्याच ठिकाणी हे चुकीच्या लिमिटपर्यंत दिशाभूल करू शकते तर आपण व्याख्याने तयार करण्यासाठी वापरत असलेले हे संदर्भ आहेत आणि तुमचे मनापासून आभार